आपण या कोर्सच्या १० व्या आठवड्यात आहोत मागील वर्गात आपण काउंटर च्या रचना आणि त्याच्या विविध बाजु पहिल्या होत्या तर आपण मागे शिकलेल्या भागाची एकदा उजळणी करूया तुम्हाला त्यातल्या काउंटर सर्किट बद्दल आठवत आहे का तर पहा क्लॉक ट्रिगर एका अवस्थे मधून दुसऱ्या अवस्थे मध्ये जातांना आउटपुट मिळते ते कसे डिकोड होते त्यावर आउटपुट ठरते साधारण प्रकारच्या सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किट मधे सुद्धा बाह्य इनपुट गृहीत धरले जाते तर या वर्गात आपण त्या सर्किट डिझाईन सिक्वेन्शिअल सर्किट डिझाइनचा विचार करू जेथे बाह्य इनपुट देखील असतील आणि आपण २ मार्ग बघू एकाला मूर मॉडेल आधारित मार्ग म्हणतात आणि दुसरा म्हणजे मिली मॉडेल आधारित मार्ग तर आता बघा मागच्या उजळणीआधी आपण पाहिले आहे की काउंटर हा एखादी घटना किती वेळा घडली आहे याची नोंद ठेवत असतो जर त्या अवस्था अनुक्रमाने वाढत असतील तर त्याला अप काउंटर म्हणतात आणि जर त्या अवस्था कमी होत असतील म्हणजेच खाली येत असतील तर त्याला डाउन काउंटर म्हणतात आणि असिन्क्रोनोस काउंटर मध्ये आपण पाहिले आहे की रिप्लिंग पद्धतीने एकामागून एक फ्लिप फ्लॉप ट्रिगर होतात तर एका फ्लिप फ्लॉपचे आउटपुट पुढील फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला ट्रिगर करत आहे तर अशा प्रकारे सलग फ्लिप फ्लॉपच्या ट्रिगरिंग दरम्यान डिले होतो आणि हा डिले साचून राहतो ज्यामुळे काही विशिष्ट प्रकरणांमध्ये समस्या उद्भवू शकते डिकोडिंग खूप महत्वाचे आहे आणि नंतर आपण पाहिले आहे की विशिष्ट प्रकरणांमध्ये अडचण असू शकते आणि सिक्वेन्शिअल लॉजिक ऑपरेशन साठी ग्लिचेस काढणे आवश्यक आहे सिंक्रोनस काउंटर आपण पाहिले आहे की सर्व क्लॉक एकाच वेळी एकाच क्लॉकच्या एज वरुन चालू झाल्या आहेत आणि आपण कॅसकेड काउंटर पाहिला आहे जर मॉड 2 हा मॉड 3 सह कॅसकेड असेल तर तो मॉड 6 काउंटर होतो आणि 2 आणि 5असेल तर तो मॉड 10 काउंटर होतो तर सर्वसाधारणपणे आपण m सह n बघू शकता तो n ने गुणाकार होईल ती मॉडची किंमत असेल आणि या कॅसकेडिंगची क्रमवारी देखील महत्त्वाची आहे जी आपण पाहिलेली आहे जर मॉड 2 आणि मॉड 5 आपण एकामागून एक ठेवले तर आपल्याला BCD काउंटर मिळेल आपल्याकडे प्रथम मॉड 5 असेल आणि नंतर मॉड 2 असेल तर ते बायक्वीनेरी काउंटर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूलो नंबर मिळविण्यासाठी आपण असिन्क्रोनस रीसेट वापरू शकतो परंतु त्यामुळे चूक होऊ शकते आणि काउंटर डिझाइनसाठी स्टॅंडर्ड सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किट डिझाइन संकल्पना लागू केलीअसता ही चूक टाळता येऊ शकते आणि मी म्हटल्याप्रमाणे या वर्गात आपण सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किट डिझाइन जरा ढोबळपणे पहात आहोत ज्याचा काउंटरशी जास्त संबंध नाही काउंटर हे थोडे विशेष प्रकरण आहे तर हे एक साधारण प्रकरण आहे ज्यामध्ये आपल्यास सर्किट सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किटचे इनपुट मिळाले आहे आणि हे विशिष्ट आउटपुट आहे आणि सर्किटच्या आत अवस्था पुढे पुढे जाते ती एकामागून एक बदलत जाते तर या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथे आपण पहात आहोत हे प्राथमिक इनपुट आहे तेथे सर्किटरी मधे तयार केलेले काही इनपुट असेल त्याद्वारे आपल्याला दरम्यानचे इनपुट मिळू शकेल आणि त्यानुसार दरम्यानचे आउटपुट मिळेल तर बाह्य जगातून येणारे हे प्राथमिक इनपुट अवस्थे मध्ये बदल घडवेल परंतु बाह्य जगाला उपलब्ध होणाऱ्या आऊटपुट मध्ये बदल होणार नाहीत म्हणून इथे कोणतीही थेट जोडणी नाही आपण पाहू शकता कॉम्बिनेटोरिअल लॉजिकमधून तयार केलेले प्राथमिक आउटपुट मेमरी एलिमेंट्स किंवा फ्लिप फ्लॉप किंवा रेजिस्टर मधून विकसित केले गेले आहे हे मेमरी एलिमेंट्स किंवा फ्लिप फ्लॉप किंवा अवस्था या प्राथमिक इनपुटद्वारे निश्चितच प्रभावित होतात म्हणून प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्ष पणे प्रभाव करते तर तुम्हाला मूर मॉडेलमध्ये असे दिसते आहे की प्राथमिक आउटपुट हे संपूर्णतः अवस्थांमधून तयार केले जातात जेव्हा की विशिष्ट लॉजिक मध्ये विशिष्ट इनपुट दिल्यावर फ्लिप फ्लॉप मध्ये विशिष्ट अवस्थे मध्ये बदल झालेले दिसतात तर ते प्राथमिक इनपुटद्वारे तयार केले जाते आणि पूर्वीची स्थिती आणि सध्याची स्थिती मिळून एकत्रितपणे पुढची अवस्था तयार करतात तर हे लॉजिक आहे ज्यात कॉम्बिनेटोरिअल लॉजिकमधून पुढची अवस्था तयार होते तर ही मूर मॉडेलची सामान्य ब्लॉक डायग्राम आहे तर आउटपुट फक्त ह्या अवस्थांमधूनच तयार होईल याचा अर्थ त्या विशिष्ट क्लॉक पिरियडमध्ये विशिष्ट अवस्था तयार होईल आणि क्लॉक पिरियड उपलब्ध असेपर्यंत ती अवस्था उपलब्ध राहील आणि क्लॉक सोबत सिन्क्रोनाईज होईल तर अशा पद्धतीने क्लॉकिंगअवस्थेमधील बदल आणि आउटपुट हे कॉम्बिनेटोरिअल लॉजिक प्रोपागेशन डिले नंतर मिळेल हे कळले का तर अश्या रीतीने मूर मॉडेल कार्य करते तर सध्याची अवस्था बदलण्यासाठी लागणारे प्रायमरी इनपुट ही सध्याची अवस्थाच ठरवते तर मूर मॉडेल जे आपण यापूर्वी पाहिले आहे जर आपल्याला ते आठवत असेल की हे स्पष्टपणे प्राथमिक इनपुट नव्हते परंतु जर आपणास अप डाउन काउंटर आठवत असेल तर लक्षात येईल की हा 2 बिटचा काउंटर असल्यामुळे मॉड 4 प्रमाणे काम करेल तर M हे एक बाह्य इनपुट असेल जे आपण कधीही बदलू शकता जर तुम्ही दिलेल्या कोणत्याही अवस्थेमध्ये M हा 0 असेल आणि अवस्था 0 0 असेल तर तो अप काउन्ट मोड आहे आणि तर M हा 0 1 होईल आणि M जर 1 असेल तर ते डाउन काउन्ट मोड 1 1 असेल तर अशा प्रकारे स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम काढता येते जर हे 0 1 असेल तर M हा 0 असेलआणि ते 1 0 पर्यंत जाईल आणि जर ते 1 असेल तर तो डाउन काउन्ट असेलआणि तो 0 1 वरून 0 0 वर जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता कि या चार अवस्था 0 0 0 1 1 0 आणि 1 1 आहेत आणि हे एक असताना ते 0 0 ते 1 1 ते 1 0 ते 0 1 पर्यंत जाईल आणि परत 0 0 वर जाईल तर या विशिष्ट प्रकरणात आपण जे पाहिले होते ते आउटपुट मिळवता येतेकारण ते मॉड 4 आहे आपल्यातील एक काउन्ट 11 माहित आहे तर हे 1 आहे आणि हे 1 आहे ज्यामध्ये आपण यावर चर्चा करीत आहोत बायनरी मध्ये लिहित आहोत जेव्हा ते दोघे 1 असतात तेव्हा आउटपुट 1 होते तर ते पूर्णपणे फ्लिप फ्लॉप आउटपुटमधून घेतले जाते तर ह्या अवस्था फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटवर अवलंबून असतात म्हणून M हा थेट आउटपुटवर परिणाम करीत नाही तर हे मूर मॉडेलचे प्रकरण आहे आणि येथे आपण अवस्थेच्या किमती शेजारी आउटपुट लिहितो तर हे प्रत्येक वर्तुळ एका अवस्थेशी निगडित असते म्हणून 0 0 साठी आउटपुट 0 आहे 0 1 साठी आउटपुट 0 आहे 1 0 साठी आउटपुट 0 आहे आणि 1 1 साठी आउटपुट 1 आहे हे स्पष्ट आहे तर ही एक गोष्ट आहे परंतु तरीही आपण त्याचे विश्लेषण करीत आहोत आपण संश्लेषणाचा भाग नंतर पाहू तर आजच्या वर्गाचे हे उद्दीष्ट आहे आपण त्याकडे येऊ मिली मॉडेल मूर मॉडेलवर झालेल्या चर्चेतून आपण अपेक्षा करू शकता की मिली मॉडेल त्याच्याशी संबंधित असेल परंतु काहीसे वेगळे असेल आणि नक्कीच प्रायमरी इनपुट आणि सध्याची अवस्था हे दोघे त्या कॉम्बिनेटोरिअल लॉजिकचा एक भाग असतात जे पुढची अवस्था ठरवतात हे मूर मॉडेलसारखे आहे म्हणून प्राथमिक इनपुट आणि सध्याची अवस्था हे दोघे कॉम्बिनेटोरिअल लॉजिकच्या सहाय्याने पुढील अवस्था ठरवतात आणि पुढील अवस्था तयार होते परंतु कॉम्बिनेटोरिअल लॉजिकचा आणखी एक भाग प्रायमरी इनपुट आणि सध्याची अवस्था यांचा उपयोग करत असतो आणि प्राथमिक आउटपुट तयार करत असतो ह्याचा अर्थ असा की बाह्य जगासाठी हे आउटपुट उपलब्ध केले जाते तर सेकंडरी इनपुट किंवा सेकंडरी आउटपुट ही लॉजिक सर्किटमधील अंतर्गत दरम्यानची किंमत आहे म्हणून मी त्याबद्दल बोलत नाही तर आता हे प्राथमिक आऊटपुट मध्ये प्राथमिक इनपुटचे ही इनपुट आहे यापूर्वी मूर मॉडेलमध्ये ते फक्त मेमरी मधून होते किंवा फ्लिप फ्लॉपच्या अवस्थांप्रमाणे होते हाच फरक आहे आता याचा अर्थ असा आहे की ही काही मोठी गोष्ट नाही परंतु जेव्हा आपण पुढे जाल तेव्हा आपल्याला हे समजेल की त्याचे बरेच महत्त्व आहे आत्ता आपल्याला समजेल की आऊटपुट क्लॉकबरोबर सिंक्रोनाइझ होणे आवश्यक नाही जर क्लॉक सायकल च्या दरम्यान इनपुट बदलले तर आउटपुट बदलते कारण जर हे लॉजिक वापरले असेल खास करून जर हे सिक्वेन्शिअल लॉजिक असेल तर इनपुटमधून गेलेली कोणतीही चूक इनपुटमधील कोणतीही ट्रांसीएंट व्हॅल्यू थेट या आउटपुटला जाईल आता जर याच्याशी संबंधित काही विशिष्ट समस्या असतील तर ते एक गैरसोय म्हणून विचारात घ्यावे लागेल आणि दुसरा मुद्दा आहे रिस्पॉन्स टाइम म्हणूनच जेव्हा जेव्हा इनपुट बदलते तेव्हा आउटपुट त्वरित कॉम्बिनेशन लॉजिक प्रोपोगेशन डिले विचारात घेऊन बदलू शकते मूर मॉडेलसाठी इनपुट बदलल्यास त्यानुसार अवस्था बदलेल आणि नंतर त्या अवस्थेप्रमाणे योग्य ते आउटपुट मिळेल तर क्लॉक पिरियड वर अवलंबुन क्लॉक ट्रिगर तयार होईल तसेच चालू अवस्था आणि प्रायमरी इनपूट हे दोन्ही मिळून आउटपुट तयार करतात त्यात किती अवस्थांची गरज आहे हे नन्तर स्पष्ट होईलच कदाचित कमी सुद्धा ज्या मुळे कमी प्रमाणात हार्डवेअर लागले तर या काही गोष्टी नक्कीच आहेत दोन्ही मॉडेलमध्ये चांगल्या आणि वाईट बाजू आहेत आणि त्यानुसार आपल्यास दोन प्रकारची मर्यादित अवस्था असलेली मशीन मूर मशीन किंवा मिली मशीन विकसित करता येऊ शकते वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचे स्वतःचे एक परिमाण आहे त्याप्रमाणे गरजेनुसार ते वापरले जाऊ शकते आणि यापूर्वी आपण असे काही सर्किट पाहिले आहे का मीली मॉडेल आधारित सर्किट होय आपण पाहिले होते मागच्या एका वर्गात आपण सिक्वेन्शिअल लॉजिक बेस्ड सर्किट पाहिले होते तर X बाह्य इनपुट आहे तर हे येथे आउटपुट जनरेटिंग कॉम्बिनेटोरिअल लॉजिकशी थेट जोडलेले आहे हा AND गेट आणि हा Q बार आहे तर ते काय म्हणते तर ही संबंधित स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम आहे आम्ही यापूर्वी विश्लेषण केले आहे तर मी हे पुन्हा करत नाही तर तुम्ही सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किटच्या वर्गात हे पूर्वी पाहिले होते तर जेव्हा फ्लिप फ्लॉपची स्थिती 0 असेल सर्किट 0 टप्प्यावर आहे तर जेव्हा लगेच 1 येईल आउटपुट 1 मिळेल अन्यथा आउटपुट 0 राहील तर 0 आणि 0 याचा अर्थ असा आहे की ते 1 आहे तर हे 1 आणि जेव्हा जेव्हा ते 1 होते तेव्हा ते क्लॉकवर अवलंबून नसते म्हणूनच त्याला नॉट सिन्क्रोनाईझ्ड विथ क्लॉक म्हणतात पण ते क्लॉक सोबत सुद्धा बदलू शकते म्हणून आता आपण सिन्थेसिस डिझाईन च्या बाजूने त्याकडे बघू या तर त्यासाठी आपण आधी बघितलेली एक समस्या घेऊ या अगदी सोपी समस्या ज्यास आपण यापूर्वी वेगळ्या संदर्भात पाहिले असेल एक सिक्वेन्स डिटेक्टर बरोबर शिफ्ट रजिस्टर व इतर अप्लिकेशन साठी आपण ते पाहिले आहे हो कि नाही अशा प्रकरणांमध्ये आपण सीक्वेन्स डिटेक्टर्स पाहिले आहेत तर आपण येथे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहोत तर जो अनुक्रम शोधायचा आहे तो अगदी सोपा आहे 1 1 0 तर प्रथम बिट 1 असला पाहिजे दुसरा बिट 1 आणि तृतीय बीट 0 असावे हे पूर्ण होताच या सर्किटचे आऊटपुट सांगेल की हा क्रम हा बिट पॅटर्न सापडला आहे तर ते 1 वर जाईल अन्यथा ते 0 राहील लक्षात आले का जर ते शिफ्ट रजिस्टरवर आधारित असेल किंवा सीक्वेन्स रजिस्टरवर आधारित असेल तर असे असल्यास अशा तीन फ्लिप फ्लॉपची आवश्यकता भासेल आणि आपण ते पुढे ढकलू आणि मग आपल्याकडे एक XNOR प्रकारचा लॉजिक सर्किट असेल जो आपण आधी पाहिला होता तर आपल्याला 3 फ्लिप फ्लॉप लागतात की त्याहून कमी लागतात हे येथे पाहू तर आता त्यासाठी आवश्यक असलेली पहिली पायरी म्हणजे अवस्था ठरवणे तर आता आपण समस्येला छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित करत आहोत त्याने हे सोपे होईल तर त्यासाठी सर्किट एका अवस्थेमधून दुसर्या अवस्थेमध्ये जायला हवे तर आपण सर्किटची सुरूवात एका a अवस्थेसह करतो ज्याचा अर्थ असा आहे की विहित केलेल्या अनुक्रमातील कुठल्याही गोष्टीत योग्य रित्या डिकोड केलेले नाही जे वाजवी आहे कारण सर्किट नुकतेच रीसेट केले आहे फक्त एक आहे की आपण प्रारंभ केला आहे आपण इनपुट डेटा स्ट्रीम चे सॅम्पल तयार करण्यास सुरवात केली आहे आता आपल्याला 1 बिट योग्यरित्या प्राप्त झाल्यास तर आपण असे म्हणता की सर्किट a अवस्थेमधून bअवस्थेमध्ये जाते तर ते b आहे 2 बिट्स योग्यरित्या c डिटेक्ट करते 3 बिट्स योग्यरित्या d डिटेक्ट करते तर a बिट नाहीये b 1 बिट आहे c 2 बिट आहे आणि d 3 बिटहे योग्यरित्या शोधले आहे आणि 3 बिट योग्यरित्या शोधणे हेच गरजेचे आहे आणि जेव्हा आपण d अवस्थेमध्ये जातो तेव्हा मूर मॉडेल हे आऊटपुट तयार करेल त्यामुळे ती योग्य संकल्पना आहे आता स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम आवश्यक आहे आणि एकदा आपल्याकडे स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम आले स्टेट टेबल आणि बाकीचे सर्व आणि आपल्याला तो भाग माहित असेल आपण नंतर पाहूया तर प्रथम आपण या साठी स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम काय आहे ते पाहूया तर तुम्ही अवस्था a ने सुरू करा म्हणजे याचा 0 चा अर्थ आऊटपुट नाही आऊटपुट 0 आहे काही सापडले नाही तर आऊटपुट 0 असायाला पाहिजे म्हणून आपण त्या भागाची नंतर चर्चा करू तर प्रथम a आहे आता जेव्हा इनपुटवर डेटा स्ट्रीम येतो तेव्हा ते 0 असू शकते किंवा ते 1 असू शकते दोन्ही शक्य आहेत जर 0 येत असेल तर ते a येथे राहील आणि जर ते 1 आले तर त्याला अवस्था b वर जावे लागेल कारण b संदर्भित 1 बिट योग्य रित्या डिकोड केलेला आहे तर 1 1 0 पैकी प्रथम बीट योग्यरित्या डीकोड केले असेल तर ते b पर्यंत जाते जेव्हा ते b वर असेल तर ते 1 आले तर दुसरे बिट योग्यरित्या शोधले जाते त्यांनतर ते c वर जाते पण 1 मिळाल्यानंतर 0 मिळाल्यास त्याचे काय करावे लागेल हे सर्व पुन्हा करावे लागेल 1 1 0 तर 1 मिळाल्यानंतर 0 प्राप्त झाल्यास फक्त प्रक्रिया पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की त्यास परत a ला जावे लागेल जे दर्शवते की सध्या काहीही आढळले नाही अशा पद्धतीने b मिळविल्यानंतरचा अनुक्रम 1 0 1 1 0 असू शकतो a आणि नंतर हे तीन बिट्स योग्य आहेत आता c ची शक्यता आहे की ते 0 मिळवू शकते किंवा 1 ही मिळवू शकेल तर c म्हणजे आपल्याकडे आधीपासूनच 2 बिट्स योग्यरित्या आढळले आहेत जर 0 आल्यास सर्व 3 पूर्ण झाले तर आपण येथून पुढे d वर जाऊ परंतु 0 ऐवजी जर तुम्हाला 1 1 1 1 मिळाले तर तुम्ही काय कराल c वर रहाल कारण त्यानंतर 0 आल्यास तुम्हाला अनुक्रम सापडला पाहिजे तर हा तार्किक विकास आहे c वर 1 आल्यास आपण c वर राहतो आता जेव्हा आपण d 1 1 0 वर असाल तेव्हा जर तिथे 1 असेल तर आउटपुट 1 असेल बरोबर आणि जेव्हा आपल्याला 0 प्राप्त होईल म्हणजे 1 1 0 नंतर पुन्हा 0 तर त्यानंतर आपण क्रम शोधत राहिल्यास पुन्हा आपल्याला 1 1 0 ची आवश्यकता असेल जर ते योग्यरित्या आढळले नाही तर मुळात ह्याच प्रारंभिक अवस्थेला आपल्याला परत जावे लागेल तर हा a ला जात आहेआणि जर तुम्हाला 1 1 0 नंतर 1 मिळाला तर याचा अर्थ असा कि प्रथम बिट योग्यरित्या शोधला गेला आहे जो 1 1 0 1 1 0 असू शकतो तर येथे तुम्ही पाहत आहात की ते b वर जात आहे ही स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम आहे तर a आउटपुट 0 आहे b आउटपुट 0 आहे c आउटपुट 0 आहे आणि d आउटपुट 1 आहे ठीक आता जर आपण एखाद्या उदाहरणाकडे पाहिले तर आपण ते स्वतःच करू शकता आपल्याला माहित असलेले कोणतेही इनपुट घेऊ शकता इनपुट 0 प्रथम बिट मिळवितो दुसरे बिट 1 0 1 1 0 या मार्गाने मिळवतो आणि आपण या स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम चे अनुसरण करू शकता आणि काय होत आहे ते पाहू शकता सुरुवातीला ते 0 अवस्थेत म्हणजे a वर आहे त्याला 0 इनपुट मिळाले की ते a अवस्थेला जाते 1 इनपुट मिळाले की ते 1 b ला जाते 0 मिळाले की a ला जाते 1 मिळाले की b ला जाते 1 मिळाले की c ला जाते 1 मिळाले की 1 1 पुन्हा 1 येते म्हणजे C आले आणि 0 मिळाले की ते d ला जाते आणि d ला गेले की ते १ जनरेट करते पुढची क्लॉक सायकल तयार होते तेव्हा 4 5 6 च्या जागी 1 1 0 होते आणि 7 पासून सुरु होते त्याचप्रमाणे 7 8 9 10 वर आपण आणखी एक 1 1 0 येथे पाहिले तर पुढील क्लॉक सायकल येथे पूर्ण होत आहे 9 वी परंतु आउटपुट 10 व्या सायकल मध्ये येईल आता या तुलनेत जर आपण मीली मॉडेल वापरुन बघितले तर अवस्थेच्या व्याख्या देखील समान सारख्याच आहेत परंतु आपण येथे d ची व्याख्या करीत नाही चला पाहूया सुरुवातीला आपण d ला डिफाइन करू शकतोपरंतु आपल्याला दिसेल की d आवश्यक नाही 3 बिट्स योग्यरित्या डिकोड केले आहेत कारण आउटपुट थेट मिळविण्यासाठी आपण इनपुट वापरू शकतो तर अवस्था a ला 0 येतो तेव्हा ते सुरुवातीच्या स्थितीत राहील तर 0 आउटपुट 0 आहे 1 आल्यावर हे b आउटपुट 0 वर जाते कारण 1 1 0 आवश्यक आहे फक्त त्या नंतरच आउटपुट 1 होईल अवस्था b ला 0 येते हे आधीच्या प्रमाणे सुरुवातीच्या स्थितीत परत येईल आणि आउटपुट 0 आहे अवस्था b जे 1 बिट योग्यरित्या डीकोड केले आहे 1 येतो म्हणून 2 बिट्स योग्यरित्या डिकोड झाल्यावर ते c वर जाईल आणि त्या वेळी आउटपुट 0 असेल ठीक आहे आता अवस्था c मध्ये ते 0 किंवा 1 प्राप्त करू शकते आणि आपल्याला माहित आहे की मीली मॉडेल मध्ये चालू अवस्थेची किंमत जर आपल्याला मॉडेल आणि इनपुट आठवत असेल तर आणि हे कॉम्बिनेटोरिअल लॉजिक आहे जे एकत्र आउटपुट तयार करू शकते तर c आणि इनपुट 0 आले आहे आपल्याला पुढच्या अवस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही ताबडतोब यावर आधारित की ते c वर आहे आणि इनपुट 0 आहे बरोबर c म्हणजे 1 1 दोन बिट योग्यरित्या शोधले गेले आणि पुढील बिट देखील योग्य क्रमाने असेल तर आपण त्याच क्लॉक सायकल मध्ये आउटपुट व्युत्पन्न करू शकता आणि 1 1 0 नंतर आपण प्रारंभिक a स्थितीकडे परत जाऊ शकता हे स्पष्ट आहे का तर म्हणूनच d ची आवश्यकता नव्हती आणि c वर 1 मिळाल्यास याचा अर्थ पुन्हा 1 1 त्याला 1 बरोबर मिळाले तर आउटपुट 0 सह ही स्थिती c वर राहील हे ठीक आहे तर हे मेलि मॉडेल आहे जे आपल्याला त्या समस्ये साठी योग्य वाटते आणि जर आपण त्या उदाहरणाकडे पाहिले तर आपण आधी चर्चा केलेले उदाहरण इनपुट या पद्धतीने येत आहे तर अवस्थेमध्ये बदल होत आहे म्हणून 0 येत असल्यास जर सुरुवातीला a हा 0 असेल तर a 1 आहे ती पुढील अवस्था b आहे 0 येतो पुन्हा तो a वर जाईल 1 येतो तो b आहे पुन्हा 1 येतो तो c वर जाईल पुन्हा 1 येतो c वर आहे आता 0 आल्यास त्याच क्लॉक सायकल मध्ये ताबडतोब निर्णय घ्या हे c वर आहे आउटपुट विशिष्ट किंमत आहे आणि फ्लिप फ्लॉप आउटपुटसह जे c दर्शविते आणि मग हे इनपुट x आले आहे जेणेकरून आपल्याकडे एक कॉम्बिनाटोरिअल लॉजिक सर्किट आहे त्या क्लॉक सायकलमध्येच आपण निर्णय घेऊ शकतो तर पूर्वी हे 7 व्या क्रमांकावर होते आणि त्याचप्रमाणे पुढे 10 व्या क्रमांकावर येईल आता 6 व 9 वी मध्ये आहे एक सायकल आधी ते ठीक आहे तर हे असे कार्य करते आता मिली आणि मूर मॉडेल्स दरम्यान रूपांतरण नियम स्थापित करणे शक्य आहे तर आपण एका मॉडेलमध्ये स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम योग्यरित्या डिझाइन केले असल्यास नंतर आपण दुसर्या मॉडेलकडे जाण्याचा निर्णय घेतला की आपण हे सुरूवातीपासूनच सुरू करू शकता किंवा आपण या रूपांतरण नियमाचा वापर करू शकता आणि सर्किट मिळवू शकता इतर प्रकाराचे संबंधित स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम मिळवू शकता तर इथे काही मूलभूत नियम आहेत नियम पुढीलप्रमाणे आहेत तर इथे या अवस्थेत मिली मॉडेल आहे तरइतर ठिकाणांवरून a अवस्थेकडे जाणारे सर्व पथ आपण पाहिले 0 आहे आणि हे 0 आहे 0 0 1 0 म्हणून सर्व आऊटपुट 0 आहेत म्हणून आपण येथे हे आउटपुट घेऊ शकता या स्थितीत कोणतीही धूसरता नाही आणि आपण येथे 0 0 1 लिहू शकता बरोबर तर आउटपुट केवळ तेव्हाच निर्माण होईल जेव्हा तेआधीचे क्लॉक सायकलमध्ये न जाता a अवस्थेला जाईल त्या विशिष्ट अवस्थेची किंमत आणि 0 एकत्र मिळून आउटपुट 0 होते म्हणून ते तसे नाही पुढील क्लॉक सायकल आउटपुट केवळ त्यातून व्युत्पन्न होईल कारण ते मूर मॉडेल आहे परंतु आपण ते कोणत्याही अस्पष्टतेशिवाय लिहू शकतो येथे हे 0 1 आहे म्हणून इतर कोणतीही गोष्ट नाही आपण त्यास 1 घेऊ तर ही नेहमीची गोष्ट आहे जिथे आपण गोंधळतो त्या तुलनेत पुढे पहा हे काय आहे तर येथे T2 आणि T3 हे 2 पथ 0 0 आणि 1 0 आउटपुट 0 आणि 0 आहे परंतु T1 साठी आउटपुट 1 आहे जर आपण a मध्ये 0 ठेवले तर मूर मॉडेल म्हणजे इनपुट आणि मागील स्थिती यातून आउटपुट व्युत्पन्न केले जाऊ शकत नाही तर ते ज्या स्थितीत होते त्या स्थितीतच असले पाहिजे परंतु आपण 0 किंवा 1 ठेवू शकत नाही दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य नाहीत तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला अवस्था विभाजित करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही पाहु शकता की a विभाजित अवस्था a1 आणि a2 आहे तर एकामध्ये जेथे T1 आघाडीवर आहे तर 0 ते 1 होते तर मुळात आपण 1 ठेवले आहे आणि T2 ते T3 हे दोघे आघाडीवर आहेत ज्याने आपण a2 लावला आहे आउटपुट आहे 0 आणि आता a जात आहे a b व T4 तिथे होते तर b आणि T4 साठी असेच आहे म्हणून 0 0 म्हणून एक मार्ग 1 ते T4 वर जाणारा दुसरा मार्ग T4 पर्यंत जाईल आणि b तेथे आहे 1 1 तर b मध्ये आपण 1 घेऊ आणि अशा परिस्थितीत तिसरी गोष्ट अशी आहे की जेथे आउटपुटमध्ये मूलभूतपणे परस्पर विरोधी आवश्यकता असते तर T1 0 1 T2 T3 हे 1 0 आणि 0 0 आहे तर मुळात आउटपुट 0 आणि 0 आहे आणि येथे आउटपुट 1 आहे तर आपल्याला माहित आहे की आपल्याला हे विभाजित करणे आवश्यक आहे परंतु या व्यतिरिक्त आपण जे पहात आहात एक Tआहे या विशिष्ट प्रकरणापेक्षा वेगळा जेथे a साठी तो 1 राहतो आणि आउटपुट 0 बरोबर आहे जेव्हा आपण विभाजित कराल तर हा T4 याचा भाग असेल a2 जेथे आउटपुट 0 ठीक आहे तर आपण ते केले आहे आणि जर हे T1 वरुन a1 वर जाईल जे T1 मार्गे आउटपुट 1 आहे तर 0 1 0 नंतर ते येथे आले आहे जर ते 1 असेल तर ते परत येथे राहील म्हणजे आऊटपुट 0 तयार होते तर जर हे a1 मिळत असेल तर ते a2 वर येईल जे 0 आहे बरोबर आणि a हे bला जात आहे आणि आउटपुट 1 आहे तर आऊटपुट b मध्ये समाविष्ट आहे आणि दोन्ही प्रकरणांमध्ये आता a1 आणि a2 0 आहे ते b वर जाईल हे स्पष्ट आहे आणि त्याच प्रकारे दुसर्या मार्गाने आहे उलट देखील आहे आणि शेवटी आपण विकसित केलेले मिली मॉडेल आणि मूर मॉडेल पाहू जर आपण हा नियम लागू केला तर ते मिळवू शकतो तर हे मिली मॉडेल आहे आणि हे मूर मॉडेल होते आणि जर आपण b साठी पाहिले तर हे असे आहे केवळ आऊटपुट 0 असेल तर आपण त्याला आत घेऊ शकतो यात काही अडचण नाही C साठी कोणतीही समस्या नाही हे 0 हे देखील 0 आहे तर आपण 0 आत घेऊ शकता कोणतीही अडचण नाही तर समस्या कुठे आहे a साठी समस्या आहे आणि मी ते चिन्हांकित केले आहे तर हे 1 आहे आणि हे 0 आहे ही समस्या प्रधान प्रकरणे आहेत तर आपल्याला a ची विभागणी करणे आवश्यक आहे आणि डिझाइन प्रक्रियेत आम्ही ते केले नाही आता आपण पाहु शकतो की जर आपण त्याचे विभाजन केले तर आपण त्याला a1 a2 असे नाव देऊ शकता किंवा त्यास a आणि d असे नाव दिले आहे तर त्यापैकी एकाकडे 0 आहे तर त्यामुळे a हा 0 आहे आणि d कडे 1 असेल तर हे आपल्या a1 a2 प्रमाणेच आहे आता इतर प्रकरणे जेव्हा हे a तेथे होते तेव्हा 0 जेव्हा 0 असते तेव्हा ते स्वतः लूप होते हे उदाहरण 1 सारखेच लूप करत आहे आणि जेव्हा जेव्हा ते d ला जाते आणि त्याला 0 मिळते तर ते a कडे जावे जे झाले आहे आपण ते पाहू शकता जर त्याला 1 मिळाला तर तो a2 वर येईल त्यातून दुसरी गोष्ट इनपुटवर b साठी 1 होणार होती आता त्याचे विभाजन झाले आहे तर a आणि d या दोन्ही प्रकरणांसाठी ते b पुढील स्थितीत जाईल तर आपण येथे पाहत आहात 0 या दोन गोष्टी ज्या त्यांनी पाहिल्या आहेत तर त्याचप्रमाणे येथे आपण पाहू शकता कि तर जेव्हा तुम्ही याच्या उलट विचार करतात तर जिथे ही मूल्ये वेगळी आहेत आणि मग आपण त्यात सामील होण्याचा विचार करू शकता अन्यथा ही प्रकरणे सरळ आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या प्रकरणांमध्ये सामील होण्यासाठी असा कोणताही पर्याय नाही या प्रमाणे यासारखे मिली मॉडेल मिळविण्यासाठी सामील होऊ शकतो किंवा आधी पाहिलेली मिली ते मूर तर आता आपण निष्कर्ष काढू तर आपण पाहिले आहे की मूर मॉडेल इनपुटचा परिणाम अंतर्गत स्थितीवर होतो आणि आऊटपुट थेट आंतरिक अवस्थेमधून तयार केले जात नाही आणि हे क्लॉक मिली मॉडेल सह सिन्क्रोनाईज केले आहे इनपुट प्रभाव अंतर्गत स्थिती आणि आउटपुट थेट दोन्ही जेव्हा इनपुटमध्ये बदल होतो तेव्हा आउटपुट सुद्धा बदलत असते आणि त्यावेळी क्लॉक सिन्क्रोनाईज करणे आवश्यक नसते जर काही ट्रान्झिएंट असतील तर ते थेट आउटपुटवर जाते आणि सहसा आपण पाहिले आहे की अधिक अवस्था ह्या आवश्यक होत्या मिली आणि मूरमध्ये 3 अवस्था आवश्यक होत्या दिलेल्या समस्येसाठी ते 4 होते मूर मॉडेलने जलद प्रतिसाद दिला मूर मॉडेलच्या तुलनेत 1 क्लॉक सायकल पुढे पाहिले होते मूर मॉडेल या अर्थाने अधिक सुरक्षित आहे की इनपुट थेट आउटपुटवर जात नाही तर ट्रान्झियंट्स ग्लिच पास होणार नाहीत तर जेव्हा क्लॉक ट्रिगर येईल तेव्हा इनपुट पुरेसे स्थिर होईल त्या वेळी केवळ आउटपुट उपलब्ध होईल आणि आम्ही पाहिले आहे की मिली मशीन मूर मशीनमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते आणि योग्य रूपांतरण नियम लागू करून उलट देखील शक्य आहे